सिंगलफेज एनर्जी मीटर स्वागत आहे आपण पॉवर आणि एनर्जी च्या मोजमापनाबद्दल बोलत आहोत आणि मागील वर्गात आपण वॅटमीटर बद्दल बोललो त्यामुळे या वर्गात आपण एनर्जी च्या मोजमापनाबद्दल बोलू जसे की एनर्जी मीटर आणि या प्रकारच्या एनर्जी मीटर ला इंडक्शन प्रकारचे एनर्जी मीटर म्हणतात आणि हे खूप मजेशीर असणार आहे परंतु तुम्हाला थोडे काळजीपूर्वक ऐकावे लागेल ठीक आहे तर सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एका छोट्या प्रयोगाबद्दल सांगतो प्रयोग खालील प्रमाणे आहे समजा माझ्याकडे एक धातूची प्लेट आहे जसे की एल्युमिनियम किंवा तांब्याची वीज वाहक प्लेट परंतु ती चुंबकत्व नसलेली धातूची प्लेट ठीक आहे तर याला चुंबकत्व नाही त्यामुळे ते निश्चितच ऍल्युमिनियम किंवा तांब्या सारखे वाहक अशा प्लेट आहेत आणि आपल्याकडे एक चुंबक आहे तर आपल्याकडे छोटे चुंबक आहे ज्याला आपण याच्या वरती ठेवू शकतो त्यामुळे ही एक चौकोनी प्लेट आहे आणि त्याच्या वरती एक चुंबक आहे ठीक आहे तर वरच्या बाजूने असे चित्र दिसेल एका बाजूने ते अशाप्रकारे दिसेल किंवा एक प्लेट आणि त्याच्या वरती एक चुंबक त्यामुळे वाहक आहे आणि हे चुंबक आहे आता प्रयोग असा आहे की आपण हे चुंबक डावीकडून उजवीकडे हलवू बरोबर त्यामुळे ही चुंबक गती असेल आणि आपण आपण खात्री करू की चुंबक या वाहक प्लेट ला स्पर्श करणार नाही ठीक आहे त्यामुळे जर आपण त्याला हलवले तर आपल्याला अशा प्रकारे दिसेल हे चुंबक आणि या प्लेट मधे एक बल असेल जे या प्लेट ला त्याच दिशेने हलवायचा प्रयत्न करेल ठीक आहे तर समजा हे एक चुंबक आहे याला उत्तर आणि दक्षिण दोन ध्रुव आहेत त्यामुळे चुंबकीय रेषा कशा असतील अशा असतील त्यामुळे त्या उत्तर ध्रुवा मधून बाहेर येतील आणि दक्षिण ध्रुवामध्ये आत जातील अशा प्रकारे तर या चुंबकीय लहरी होत्या आपण चुंबक डावीकडून उजवीकडे हलवत आहोत आणि समजा आपल्याकडे काही चाकं असते ज्यावर ही प्लेट हालचाल करू शकते तेव्हा आपण पाहू शकतो की हे चुंबक या प्लेट ला त्या दिशेने हलवत आहे तर हे एक निरीक्षण होते ठीक आहे आता प्रश्न आहे की हे असं का घडत आहे आपण असे म्हणू शकत नाही की लोखंडाची प्लेट आणि चुंबका मध्ये काही बल आहे आकर्षण आहे कारण ती एक चुंबकीय प्लेट नाही त्यामुळे आपण म्हणू शकत नाही की ते एक चुंबकीय बल आहे सामान्यपणे चुंबक आणि चुंबकीय पदार्थांमध्ये एक बल असते परंतु हा चुंबकीय पदार्थ नाही पण तरी इथे एक बल असते कारण हे चुंबक वाहक प्लेट ला एकाच दिशेने हलवत असते तर हे निरीक्षण आहे जेव्हा चुंबक हालचाल करते प्लेट सुद्धा त्याच दिशेने हालचाल करते आता प्रश्न आहे की याचे स्पष्टीकरण काय आहे त्यामुळे प्रयोगामध्ये तुमच्याकडे एक निरीक्षण आहे आणि आता आपल्याला हे असं का घडत आहे याचे स्पष्टीकरण लागेल त्याला स्पष्ट करण्यासाठी आपल्याला फ्लेमिंग लेफ्ट हॅन्ड रूल Fleming's Left Hand Rule आणि फ्लेमिंग राईट हॅन्ड रूल Fleming's Right Hand Rule वापरावा लागेल त्यामुळे चला आपण पाहू जर हे चुंबक जागेवरून हलले तर काय होईल तर हे वरचे चित्र आहे आणि हे बाजूचे चित्र आहे तर वरील बाजूने आपल्याला चुंबकीय क्षेत्राच्या रेषा या प्लेट मध्ये जाताना दिसतील आणि जसं हे चुंबक जागेवरून हलेल त्या रेषा सुद्धा जागेवरून हलतील त्यामुळे असे गृहीत धरा की या वाहकाच्या प्लेट वर या चुंबकावर एक काल्पनिक रेषा आहे असे समजा त्यानंतर फ्लक्स या रेषांना छेद देईल त्यामुळे या प्लेट वर काही ईएमएफ तयार होईल त्यामुळे तुम्ही कुठलीही रेषा गृहीत धरू शकता ठीक आहे आणि तुम्ही पाहू शकता कि तेथे काही ईएमएफ तयार होईल आता तुम्ही त्याची दिशा कशी शोधाल त्यासाठी तुम्हाला फ्लेमिंग राईट हॅन्ड रूल Fleming's Right Hand Rule वापरावा लागेल जो जनरेटर चा नियम आहे त्यामुळे आपण परत डोक्यावर असलेल्या कॅमेरा कडे परत जाऊ तर या चुंबकाला आपल्याला ईएमएफ ची दिशा मिळण्यासाठी राईट हॅन्ड रूल लावावा लागेल चुंबकीय रेषा पातळीवरून येतात आत येतात कारण उत्तर ध्रुव खाली तळाशी आहे त्यामुळे चुंबकीय रेषा अशा दिसतील आणि चुंबक डावीकडून उजवीकडे जात आहे याचा अर्थ या रेषा किंवा हा वाहक चुंबकाच्या तुलनेत उजवीकडून हालचाल करत आहे तर वाहक चुंबकाच्या तुलनेत उजवीकडून डावीकडे हालचाल करत आहे त्यामुळे मी माझा अंगठा उजवीकडून डावीकडे निर्देशित करतो आणि त्यामुळे हे पहिले बोट दक्षिण दिशा दाखवेल ही वाहकाची गती असेल या चुंबकाच्या तुलनेत त्यानंतर हे मधले बोट ईएमएफ ची दिशा दाखवेल आणि ते खालची दिशा दाखवत आहे त्यामुळे ईएमएफ या दिशेने असेल त्याच प्रमाणे प्लेट च्या या बाजूला काय होत आहे ते सुद्धा आपल्याला बघावे लागेल त्यामुळे काही रेषा गृहीत धरा समजा एक रेषा इथे किंवा इथे आहे आणि आपल्याला ईएमएफ दिशा शोधायची आहे ठीक आहे आता इथे चुंबकीय क्षेत्र परत एकदाखालच्या दिशेने असेल आणि वाहकांची गती परत एकदा उजवीकडून डावीकडे आहे ठीक आहे त्यामुळे ईएमएफ पुन्हा एकदा खालच्या दिशेने असेल त्यामुळे आपण पाहू शकतो की इथे या दिशेने काही ईएमएफ असेल ठीक आहे आता इथे एक रेषा पाहू मध्यभागी आणि जर आपण तेच विश्लेषण येथे केले तर आपण पाहू शकतो ईएमएफ त्याच दिशेने असेल ठीक आहे त्यामुळे सगळे ईएमएफ खालच्या दिशेने असतील परंतु आता या ईएमएफ चे परिमाण सारखी असणार नाहीत कारण या ईएमएफ चे परिमाण फ्लक्स डेन्सिटी वर आधारित राहील जी या भागामध्ये छेद देत आहे आणि ही फ्लक्स डेन्सिटी जी चुंबकाच्या कडेला आहे तिला आपण कमी गृहीत धरू शकतो केंद्रबिंदूच्या फ्लक्स डेन्सिटी च्या तुलनेत त्यामुळे येथे फ्लक्स डेन्सिटी खूप जास्त असेल कडेवरील फ्लक्स डेन्सिटी च्या तुलनेत त्यामुळे हा ईएमएफ या ईएमएफ पेक्षा बलवान असेल त्यामुळे मी या ईएमएफ ची ताकद या रेषांच्या लांबी द्वारे दाखवतो तर मी या रेषा छोट्या काढत आहे हा ईएमएफ आणि हा ईएमएफ कमजोर आहे हे दाखवण्यासाठी पण हा ईएमएफ बलवान असेल आता जर मी एक बंदिस्त मार्ग काढला अशाप्रकारे तर या सर्किट मध्ये या लुपमध्ये तुम्ही पाहू शकता ईएमएफ या दिशेने बलवान असेल आणि विरुद्ध दिशेने एक कमजोर ईएमएफ कार्य करत असतो त्याचा एकूण प्रभाव अशा पडेल की तिथे एक करंट असेल जो या बलवान ईएमएफ च्या दिशेने प्रवाहित होईल तो करंट असा असेल त्याच प्रमाणे हे गृहीत धरा इथे आपल्याकडे एक बलवान ईएमएफ आहे खालच्या दिशेने आणि इथे कमजोर ईएमएफ आहे पुन्हा एकदा खालच्या दिशेने त्यामुळे एकूण प्रभाव असा असेल की करंट या दिशेने प्रवाहित होईल जर मी म्हटले की हा बलवान ईएमएफ आहे आणि हा कमजोर ईएमएफ आहे त्यामुळे करंट ची दिशा अशी असेल ठीक आहे त्यामुळे या चुंबकाच्या खाली करंट वरतून खाली प्रवाहित होत आहे ठीक आहे आता तिथे चुंबकीय क्षेत्रामध्ये एक करंट असेल ज्याच्यामुळे आपल्याला मोटरिंग मिळेल कारण चुंबकीय क्षेत्रामधून काहीतरी करंट प्रवाहित होत आहे आणि आपण तो मोटरिंग इफेक्ट कसा शोधू शकतो आता या वेळी आपल्याला फ्लेमिंग लेफ्ट हॅन्ड रूल Fleming's Left Hand Rule वापरावा लागेल तर चला आपण वरच्या दिशेने पाहू तर चुंबकीय क्षेत्राची दिशा अशी खालच्या बाजूने असेल आणि करंट ची दिशा यामधल्या बोटाच्या दिशेने असेल ठीक आहे आणि अंगठा बदलाच्या दिशेने असेल ठीक आहे तर अंगठा डावीकडून उजवीकडे दिशा दाखवत आहे त्यामुळेही बलाची दिशा आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की या बदलाची दिशा माझ्या अंगठ्याच्या दिशेने आहे जी डावीकडून उजवीकडे आहे त्यामुळे ही बलाची दिशा आहे आणि गतीची दिशा सुद्धा डावीकडून उजवीकडे असेल त्यामुळे आपण काय पाहू शकतो आपण पाहू शकतो की जर आपण पण या चुंबकाला हलवले तर इथे काही ईएमएफ तयार होईल आणि काही करंट उत्पन्न होईल त्याच्यामुळे काही बल तयार होईल ते पुन्हा एकदा चुंबकाच्या गतीच्या दिशेनेच कार्य करेल तर हे स्पष्टीकरण आहे जेव्हा आपण हे चुंबक हलवत असतो तेव्हा ही प्लेट का हालचाल करते याचे त्यामुळे थोडक्यात आपण म्हणू शकतो की जेव्हा हे चुंबक हालचाल करेल चुंबकीय रेषा या वाहकाला येतील त्याच्यामुळे वाहका मध्ये काही ईएमएफ तयार होईल त्यामुळे वाहका मधून काही करंट प्रवाहित होईल त्याला आपण एडी करंट असे म्हणतो आणि त्यानंतर हा करंट तर हा पहिला भाग होता आणि या स्पष्टीकरणचा पुढचा भाग आहे की हा एडी करंट जो या चुंबकीय क्षेत्रामधून प्रवाहित होत आहे त्याला काही विद्युतचुंबकीय बल कार्य करेल ठीक आहे आता हा करंट म्हणजे एडी करंट जो चुंबकीय क्षेत्रामधून प्रवाहित होत आहे आणि तो चुंबकाच्या गतीच्या दिशेनेच काही बल निर्माण करेल ठीक आहे आता हे सत्य असेल हा चुंबक कसाही ठेवलेला असो त्याचा फरक पडणार नाही तुम्ही हा दक्षिण ध्रुव खाली आणि उत्तर ध्रुव वरती ठेवू शकले असते त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ही बल त्याच दिशेने असेल ज्या दिशेने या चुंबकाची हालचाल होईल तुम्ही असेही म्हणू शकले असते उत्तर ध्रुव येथे आहे आणि दक्षिण पूर्व येथे आहे किंवा दक्षिण ध्रुव येथे आहे आणि उत्तर ध्रुव येथे आहे तरीसुद्धा तुम्हाला सारखाच प्रभाव मिळाला असता तर अजून योग्य प्रकारे समजण्यासाठी आपण अजून एक उदाहरण घेऊ ठीक आहे तर एक परिस्थिती गृहीत धरा जिथे समजा आपल्याकडे एक उत्तर ध्रुव आहे आणि दक्षिण ध्रुव येथे आहे आणि प्लेट त्याच्याखाली आहे ठीक आहे त्यामुळे चुंबकीय रेषा कशा असतील त्या उत्तरेकडून बाहेर येतील आणि दक्षिणेकडून आत मध्ये जातील त्यामुळे या चुंबकीय रेषा आहेत यासुद्धा चुंबकीय रेषा आहेत त्यामुळे त्या वरतून आता येतील खाली जातील अशा आणि खालून परत वरती जातील त्याच प्रमाणे आपल्याकडे चुंबकीय रेषा अशाप्रकारे असतील ज्यांचा कुठलाही प्रभाव पडणार नाही त्यामुळे आता परत एकदा मला आनंद होईल जर तुम्ही स्वतः वरून हे विश्लेषण करून पाहिले हा व्हिडीओ न बघता पण आपण त्याचीसुद्धा चर्चा करू आता समजा चुंबक डावीकडून उजवीकडे त्याच दिशेने हालचाल करत आहे त्यामुळे किंवा त्याला अजून मनोरंजक बनविण्यासाठी मी ही प्लेट एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे हलवतो ठीक आहे समजा ही चुंबकाच्या तुलनेत या प्लेट ची गती आहे आणि हे चुंबक स्थिर आहे त्यामुळे चुंबक हालचाल करणार नाही आणि यावेळी आपण ही प्लेट लावणार आहोत हे उदाहरण अजून मनोरंजक बनविण्यासाठी आपण चुंबक हलवण्याऐवजी प्लेट ची हालचाल करीत आहोत त्यामुळे चला बघू काय होते ते ठीक आहे तर ईएमएफ ची दिशा शोधण्यासाठी पुन्हा एकदा आपण फ्लेमिंग राईट हॅन्ड रुल Fleming's right hand rule वापरू ठीक आहे त्यामुळे मी ह्या बाजूचे दृश्य सुद्धा काढतो आणि त्याचे वरील दृश्य सुद्धा काढतो तर वरील दृश्य मधून आपल्याला ही प्लेट दिसेल काही वाहक आणि त्याच्यावरती चुंबकाचे दक्षिण आणि उत्तर ध्रुव ठीक आहे आणि ही प्लेट उजवीकडून डावीकडे हालचाल करीत आहे ठीक आहे आता आता समजा आपल्याकडे येथे एक रेषा आहे मी हे चुंबक थोडे मोठे काढतो आणि आता आपण या चुंबकावर एक रेषा गृहीत धरू इथे याचा अर्थ एक रेषा जी या पृष्ठभागाला काटकोनात असेल आता इथे ईएमएफ ची दिशा काय असेल त्यामुळे आपण परत एकदा वरील बाजूने पाहू तर चुंबकीय रेषा अशाप्रकारे आत येत आहेत आणि प्लेट ची गती उजवीकडून असेल माफ करा मी ईएमएफ ची दिशा मिळविण्यासाठी माझा उजवा हात वापरतो त्यामुळे या चुंबकीय रेषा आहेत प्लेट अशी उजवीकडून डावीकडे हालचाल करत आहे त्यामुळे येथे ही ईएमएफ ची दिशा असेल ठीक आहे आता आपण एक रेषा गृहीत धरू दक्षिण ध्रुवाच्या खाली एक रेषा गृहीत धरा आणि परत एकदा फ्लेमिंग राईट हॅन्ड रुल वापरूया आता चुंबकीय रेषा अशा वरच्या बाजूने असतील कारण हा दक्षिण ध्रुव आहे त्यामुळे दक्षिण ध्रुवाच्या खाली चुंबकीय रेषा या वरच्या बाजूने असतात आणि हालचाल ही पुन्हा एकदा उजवीकडून डावीकडे असेल ठीक आहे त्यामुळे ही वरच्या बाजूने चुंबकीय रेषांची हालचाल असेल आणि ही ईएमएफ ची दिशा असेल ठीक आहे त्यामुळे आता ईएमएफ असा असेल आणि त्याची दिशा अशी वरच्या बाजूने असेल ठीक आहे आता जर आपण एक बंद रस्ता गृहीत धरला तर त्या बंद रस्त्यामध्ये करंट अशाप्रकारे प्रवाहित होईल त्यामुळे येथे उत्तर ध्रुवा खाली करंट खालच्या दिशेने प्रवाहित होईल आणि दक्षिण ध्रुवावर खाली करंट वरच्या दिशेने प्रवाहित होईल ठीक आहे त्यामुळे ही ईएमएफ ची दिशा असेल आता बल शोधण्यासाठी आपण फ्लेमिंग लेफ्ट हॅन्ड रुल वापरु हा दुसरा टप्पा असेल तर आता लेफ्ट हॅन्ड रूल पाहू तर हा माझा डावा हात आहे आणि आपण असे गृहीत धरू की उत्तर ध्रुवा खाली चुंबकीय रेषा खालच्या दिशेने आहेत आणि करंट असा आहे या चुंबकीय रेषा आहेत आणि अंगठा बलाची दिशा दाखवत आहे डावीकडून उजवीकडे त्यामुळे इथे सरळ सरळ यात उत्तर ध्रुवा खाली या दिशेने असेल त्याच प्रमाणे दक्षिण ध्रुवाखाली चुंबकीय रेषा आता विरुद्ध दिशेने असतील आणि करंट सुद्धा अशा प्रकारे विरुद्ध दिशेने असेल आणि त्यामुळे इथे बल पुन्हा एकदा डावीकडून उजवीकडे असेल ठीक आहे त्यामुळे आपण पाहू शकतो की बल डावीकडून उजवीकडे आहे आणि प्लेट ची हालचाल उजवीकडून डावीकडे आहे याचा अर्थ बाल प्लेट च्या हालचालीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते हे बल या प्लेट ची हालचाल थांबविण्याचा प्रयत्न करते याला लेंझचा नियम म्हणतात कारण हे बल ज्या कारणांमुळे हे बल तयार झाले त्याला प्रतिरोध करत असते तर कारण आहे या प्लेट ची गती त्यामुळे हे बल या कारणा थांबविण्याचा प्रयत्न करेल आधीच्या प्रकरणांमध्ये सुद्धा इथे चुंबक हालचाल करत होते त्यामुळे कारण होते चुंबकाची हालचाल आणि प्लेट वरील बल या दोघांमधील सापेक्ष गती कमी करण्याचा प्रयत्न करत होते तऱ हा लेंझचा नियम होता लेंझचा नियम सांगतो कारण जे सापेक्ष गती आहे चुंबक आणि प्लेट मध्ये त्याचा विरोध व्हायला हवा त्यामुळे प्लेट नेहमीच चुंबक आणि प्लेट मधील सापेक्ष गतीला मिटविण्याचा प्रयत्न करेल जर चुंबक एका दिशेने हालचाल करत असेल तर प्लेट सुद्धा त्याच दिशेने हालचाल करेल पण त्याच प्रमाणे जर आपण चुंबकाच्या तुलनेत ही प्लेट हलविण्याचा प्रयत्न केला तर प्लेट ला विरुद्ध दिशेने एक बल कार्य करेल तऱ हा लेंझचा नियम होता त्यामुळे ते बल नेहमीच या सापेक्ष गतीला मिटविण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करेल हे महत्त्वाचे आहे आणि चुंबका मधील सापेक्ष गती त्यामुळे ही एक मूलभूत भौतिक तत्व आहे बल या दोघांमधील सापेक्ष हालचालीला कमी करण्याचा प्रयत्न करेल जर तुम्ही चुंबक हलवले तर प्लेट सुद्धा त्याच दिशेने हालचाल करेल आणि या तत्वाला एडी करंट मोटरिंग असे म्हणतात आणि जर तुम्ही ही प्लेट हलवली तर प्लेट थांबण्याचा प्रयत्न करेल त्याला एडी करंट ब्रेकिंग असे म्हणतात ठीक आहे त्यामुळे जर तुम्ही चुंबक हलवला तर प्लेट सुद्धा हालचाल करेल जर तुम्ही प्लेट हलवली तर प्लेट थांबवण्याचा प्रयत्न करेल एकाला एडी करंट मोटरिंग आणि दुसऱ्याला एडी करंट ब्रेकिंग असे म्हणतात त्यामुळे ही एक मूलभूत तत्व आहे जे आपल्याला माहीत असायला हवे आता पुढील गोष्ट जी आपण बोलायला पाहिजे की आपण हालचाल करणारे चुंबकीय क्षेत्र कसे तयार करू शकतो प्रत्यक्षात कुठलीही वस्तू वस्तूची हालचाल न करता ठीक आहे तर पुढे आपण हालचाल करणारे चुंबकीय क्षेत्र कसे बनवायचे याबद्दल बोलू तुम्ही म्हणू शकता प्रत्यक्ष वस्तू हालचाल न करता आभासीपणे चुंबकीय क्षेत्र हलवणे तर हा पुढील भाग आहे ठीक आहे त्यामुळे आता गृहीत धरा समजा माझ्याकडे अशा दोन किंवा तीन कॉईल आहेत त्यामुळे समजा माझ्याकडे एक कॉईल आहे जी अशी आहे आणि माझ्याकडे दुसरी कॉईल इथे आहे आणि समजा माझ्याकडे अजून एक कॉईल आहे जी अशी आहे आता मी काय करेल आता मी या दोन लाल कॉईल सीरिजमध्ये जोडेल आणि मी त्याला अशाप्रकारे करेल त्यामुळे आपण या कॉईल पासुन सुरुवात करु इथे तर ती अशाप्रकारे जाईल गोल गोल आणि त्यानंतर मी कॉईल ची हे टोक या टोकाला जोडेल आणि त्यानंतर दुसरे टोक मी अशाप्रकारे बाहेर घेईल ठीक आहे तर करंट येथून प्रवेश करून असा गोल गोल फिरेल आणि त्यानंतर येतो विरुद्ध दिशेने जाईल गोल गोल फिरेल आणि त्यानंतर बाहेर निघेल ठीक आहे आता समजा काही करंट I या दिशेने प्रवाहित होत आहे तर तो काही चुंबकीय क्षेत्र तयार करेल आणि तुम्ही या चुंबकीय क्षेत्राची दिशा कुठलाही नियम वापरून शोधू शकता तर आपण पाहू शकतो की चुंबकीय क्षेत्र या दिशेने असेल ठीक आहे त्यामुळे चुंबकीय क्षेत्र या दिशेने असेल त्यामुळे ते स्वतःला बंद करतील त्यामुळे त्यांच्याकडे असा बंद रस्ता असेल मला ही आकृती बिघडवायची नाही त्यामुळे मी त्याला फक्त अशाप्रकारे काढतो आता इथे करंट विरुद्ध दिशेने प्रवाहित होत असतो त्यामुळे येथील चुंबकीय रेषा सुद्धा विरुद्ध दिशेने असतात आणि त्या सुद्धा बंद असतात पण मी फक्त हाच भाग काढत आहे ठीक आहे आणि त्यानंतर माझ्याकडे दुसरा करंट असेल मी म्हणतो तो अशाप्रकारे प्रवाहित होईल त्यामुळे सामान्यपणे माझ्याकडे I1 आणि I2 असे दोन करंट असतील हा I1 आणि I2 हा असेल जो या दोन कॉईल मधून प्रवाहित होतो आणि इथे माझ्याकडे दुसरी दुसरी कॉईल आहे जी करंट I2 प्रवाहित करते आता समजा I1 आणि I2 हे एसी करंट आहेत आणि समजा I2 हा I1 पेक्षा 90 अंशाने मागे आहे त्यामुळे जर मी टाइमिंग डायग्राम काढल्या तर हा I1 हा I2 आहे आणि तो 90 अंशांनी मागे असतो त्यामुळे हा I2 हा आहे आणि हा I1 आहे हा वेळ आहे ठीक आहे आता मला काय करावे लागेल मला या चुंबकीय क्षेत्राची शक्ती वेळेसोबत काढावे लागेल त्यामुळे समजा यासाठी सुद्धा काही चुंबकीय क्षेत्र आहे आता मी काय करेल मी या चुंबकीय क्षेत्राची शक्ती वेळेसोबत काढण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे मला काही जागा करू द्या आणि आता मी वेळ y अक्षावर काढतो तर ही वेळ असेल आणि वेगवेगळ्या वेळेला मी चुंबकीय क्षेत्राची शक्ती दाखवेल वेळेसोबत त्यामुळे मी वेळेला या करंट च्या फेज अँगल च्या स्वरूपात दाखवू शकतो या क्षणाला 0 अंश म्हणतो ठीक आहे त्यामुळे वेळ या मूल्यला प्रमाणबद्ध असेल हा कोन 180 अंश आहे त्यामुळे वेळ लिहिण्याऐवजी मी कोन लिहितो कारण वेळ या मूल्यांना प्रमाणबद्ध आहे जरी तो पूर्णपणे वेळ असला तर तरी मला वाटते याचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे तर आता 0 अंश या विशिष्ट क्षणाला चुंबकाच्या खाली चुंबकीय क्षेत्राचं बल किती असेल आणि या अक्षाला x अक्ष म्हणतो आणि वेळेचा अक्ष आहे आता t0 अंश ला करंट चा दर किंवा I1 हा 0 असतो त्यामुळे या कॉईल द्वारे तयार झालेला फ्लक्स 0 असेल तर इथे आपल्याकडे कुठला काही फ्लक्स असणार नाही त्याचप्रमाणे याला सुद्धा 0 करंट असेल त्यामुळे या कॉईल च्या खाली आपल्याकडे 0 फ्लक्स असेल आणि ही कॉईल एक करंट घेऊन जात आहे जो निगेटिव्ह आहे आणि तो त्याच्या महत्तम मूल्याला आहे त्यामुळे या कॉईल च्या खाली फ्लक्स प्रत्यक्ष वरच्या दिशेने असेल कारण करंट निगेटिव्ह आहे म्हणजे प्रत्यक्षात तो विरुद्ध दिशेला आहे त्यामुळे फ्लक्स असा विरुद्ध दिशेला असेल प्रत्यक्ष वरच्या दिशेला आणि त्याचे मूल्य इथे महत्तम असेल येथे कुठलाही फ्लक्स नाही इथे कुठलाही फ्लक्स येत नाही परंतु या कॉईल च्या खाली आपल्याकडे काहीतरी फ्लक्स डेन्सिटी असेल जी वरच्या दिशेने आहे ठीक आहे त्यामुळे मी या तिघांना अशाप्रकारे जोडतो त्यामुळे 0 वेळेला फ्लक्स डेन्सिटी एवढी असेल आता t90 डिग्रीला काय होईल तर हे 90 अंश आहे याचा अर्थ या क्षणाला गृहीत धरा आता I1 पॉझिटिव्ह आहे आणि महत्तम आहे याचा अर्थ इथे आपल्याकडे फ्लक्स महत्तम असेल आणि त्याच दिशेने असेल अशाप्रकारे त्यामुळे फ्लक्स असा असेल महत्तम इथे फ्लक्स त्याच दिशेने असेल वरच्या बाजूला आणि त्याचे परिमाण महत्तम असेल हे दोन विरुद्ध दिशेला का आहेत कारण तुम्ही पाहू शकता या दोन कॉईल सीरिजमध्ये आहेत त्यामुळे जर हा करंट या दिशेने प्रवाहित होत असेल तर हा करंट विरुद्ध दिशेने प्रवाहित होईल त्यामुळे त्यांचा फ्लक्स सुद्धा विरुद्ध दिशेने असेल आणि इथे असणाऱ्या फ्लक्स बद्दल काय हा करंट 0 आहे त्यामुळे इथे कुठलाही फ्लक्स असणार नाही आता मी या लिफाफ्याला अशाप्रकारे जोडतो त्यामुळे चुंबकीय रेषा कशा असतील आता त्या 180 अंशाला कशा असतील तर त्या अशा असतील ज्या इथे आहेत हे 180 अंश आहे पुन्हा एकदा I1 हे 0 आहे त्यामुळे इथे फ्लक्स नाही इथे फ्लक्स नाही इथे फ्लक्स नाही आणि I2 करंट पॉझिटिव्ह आणि महत्तम आहे त्यामुळे इथे फ्लक्स खालच्या दिशेने आणि महत्तम आहे अशाप्रकारे त्यामुळे मी या सगळ्यांना अशा लिफाफ्याच्या स्वरूपात जोडू शकतो आणि ते असे दिसेल तर हे 180 अंशाला आहे त्याचप्रमाणे तुम्ही 270 अंशाला काढू शकता तर मी त्याला चटकन काढतो तर 270 अंशाला हिरवा किंवा I2 करंट 0 आहे त्यामुळे इथे फ्लक्स असणार नाही I1 निगेटिव्ह आणि महत्तम असेल त्यामुळे इथे फ्लक्स वरच्या दिशेने असेल आणि इथे अर्थातच विरुद्ध दिशेने असेल त्यामुळे तो खालच्या दिशेने असेल आणि मी त्यांना जोडतो आणि अशा प्रकारचा पॅटर्न तयार होईल ठीक आहे तर वेळेसोबत हा पॅटर्न कसा बदलेल हा वेळेचा अक्षर आहे आणि हे स्पेशल व्हेरिएशन आहे हे टेम्पोरल व्हेरिएशन आहे हे स्पेशल व्हेरिएशन आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता जर या चुंबकीय रेषा किंवा हा चुंबकीय फ्लक्स पॅटर्न डावीकडून उजवीकडे हालचाल करतो याला अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण काही मध्यम स्थिती पाहू समजा इथे हे 135 अंश आहे आता 135 अंशाला I1 पॉझिटिव्ह आहे परंतु महत्तम मूल्य पेक्षा कमी आहे त्यामुळे आपल्याकडे खालच्या दिशेला काही फ्लक्स असेल परंतु तो महत्तम असणार नाही त्याला काही कमी मूल्य असेल आपल्याकडे इथे सुद्धा काही फ्लक्स असेल परंतु ते मूल्य कमी असेल आणि इथे लाल करंट किंवा I1 पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपला फ्लक्स खालच्या दिशेने असेल परंतु त्याचे मूल्य कमी असेल कारण हे पुन्हा एकदा महत्तम नाही त्यामुळे आपल्याकडे काही छोटे मूल्य असेल अशाप्रकारे आता आपण त्यांना अशाप्रकारे एका लिफाफ्यासारखे जोडू शकतो ठीक आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथून येथे त्यामुळे आपण गृहीत धरू की वेळ 90 अंशाकडून 180 अंशाकडे जात आहे तुम्ही पाहू शकता हा खालच्या दिशेने आहे तो इथे केंद्रित झालेला आहे त्यामुळे हे खालच्या दिशेने असणार्या फ्लक्स चा केंद्रबिंदू आहे आणि आता 135 अंशाला खालच्या दिशेने असणाऱ्या फ्लक्स चा केंद्रबिंदू इथे असेल आणि त्यानंतर 180 अंशाला केंद्र बिंदू येथे असेल त्यामुळे आपण म्हणू शकतो फ्लक्स अशाप्रकारे डावीकडून उजवीकडे हालचाल करत आहे ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता ही खालच्या दिशेने असणार्या फ्लक्स च्या केंद्र बिंदू ची हालचाल असेल त्याचप्रमाणे जर तुम्ही वरच्या फ्लक्स च्या केंद्रबिंदू चा विचार केला तर हा त्याचा केंद्रबिंदू असेल इथे हासुद्धा वरच्या फ्लक्स चा केंद्रबिंदू असेल त्यामुळे आपण त्याला 0 ते 90 अंश गृहीत धरू त्यामुळे तुम्ही 0 आणि 90 अंश याच्यामध्ये काही गृहीत धरू शकता जे 45 अंश आहे त्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता हे डावीकडून उजवीकडे हालचाल करत आहे त्यामुळे हा पॅटर्न डावीकडून उजवीकडे हालचाल करत असतो त्यामुळे हा फ्लक्स डावीकडून उजवीकडे जातो तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहिले की आपल्या कडे तीन कॉईल आहेत सगळे स्थिर आहेत त्यांच्यापैकी कोणीही हालचाल करणार नाही परंतु त्यांच्या मधून जाणारे करंट बदलत आहेत हा एसी करंट आहेत आणि हे दोन लाल आणि हिरवे करंट मध्ये 90 अंश चा फरक आहे हिरवा करंट मागे आहे आणि लाल करंट 90 अंशाने पुढे आहे आणि आता जर आपण या तीन कॉईल खाली फ्लक्स पॅटर्न पहिला तर आपण पाहू शकतो जशी जशी वेळ वाढत जाईल फ्लक्स पॅटर्न डावीकडून उजवीकडे जात आहे पण प्रत्यक्षात कुठलीही वस्तू हालचाल करणार नाही फक्त करंट बदलत राहतील तर अशाप्रकारे आपण पण काल्पनिक दृष्ट्या हालचाल करणारे चुंबकीय क्षेत्र तयार करू शकतो कुठलीही गोष्टीची हालचाल न करता त्यामुळे आपल्या पुढील वर्गामध्ये आपल्याला याची गरज पडेल तर या वर्गामध्ये आपण दोन नवीन महत्त्वाच्या गोष्टी शिकलो एक म्हणजे एडी करंट मोटरिंग आणि ब्रेकिंग जिथे आपण पाहिलं की जर एखादी चुंबक प्लेट च्या तुलनेत हालचाल करत असेल तर प्लेट सुद्धा त्याच दिशेने हालचाल करण्याचा प्रयत्न करेल किंवा जर चुंबकाच्या तुलनेत प्लेट हालचाल करण्याचा प्रयत्न करत असेल तर चुंबक त्याला थांबविण्याचा प्रयत्न करेल याला एडी करंट मोटरिंग आणि एडी करंट ब्रेकिंग असे म्हणतात ही पहिली गोष्ट होती जी आपण या वर्गामध्ये शिकलो दुसरी गोष्ट जी आपण शिकलो की आपण काल्पनिक दृष्ट्या हालचाल करणारे चुंबकीय क्षेत्र तयार करू शकतो कुठलीही वस्तू प्रत्यक्ष हालचाल न करता त्यामुळे जर आपल्याकडे वेळेसोबत बदलणारे करंट असेल तर आपण पण एक हालचाल करणारं चुंबकीय क्षेत्र तयार करू शकतो कुठल्याही गोष्टीची हालचाल न करता आपल्या पुढील व्हिडीओ मध्ये पुढील वर्गामध्ये आपण या गोष्टीचे एक छानसे प्रात्यक्षिक पाहू आणि त्यानंतर आपण एनर्जी मीटर बद्दल बोलू जिथे या दोन गोष्टी वापरल्या जातात तर आपण पुढील वर्गामध्ये भेटू